तर आपल्याबरोबर केप टाऊन विद्यापीठातील प्रोफेसर मार्क अलेक्झांडर आहेत आयआयटी मद्रासमध्ये त्यांनी अनेकदा भारताला भेट दिली आहे त्यांनी विटवॉटरसँड विद्यापीठातून पीएचडी मिळवली आणि काँक्रीट विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक पैलूंमधील ते प्रख्यात तज्ज्ञ आहे त्यांनी एकत्रितपणे काँक्रीटसाठी एकूण प्रतिक्रियाशीलतेवर बरेच काम केले आहे आणि टिकाऊपणावर काम करण्यासाठी बराच वेळ घालवला आहे टिकाऊपणावर आधारित डिझाइन पुढे आणल्याबद्दल आपण त्यांचे खूप आभारी आहोत ते टिकाऊपणासाठी डिझाइन खूप महत्वाचे आहेत आणि केवळ चाचणी निकालांपुरते मर्यादित न राहता आवश्यकतेनुसार टिकाऊपणा प्राप्त केला जाईल याची खात्री करण्यासाठी साइटवर चाचणी करण्याची आवश्यकता आहे ते केपटाऊन विद्यापीठाचे आणि RILEM चे सहकारी आहेत RILEM एक अशी जागा आहे जिथे संशोधक भेटतात ही एक प्रकारची संघटना असून जेथे बांधकाम साहित्य आणि संरचना प्रणालींमधील संशोधक भेटतात नवीन अहवाल आणण्यासाठी एकत्र काम करतात मानके ठरू शकतील अशा शिफारसी आणतात आणि मार्क हे RILEM मधील अनेक गटांमध्ये आणि इतरत्र काँक्रीटच्या टिकाऊपणावर एकत्रितपणे काम करणार्या गटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत म्हणून आपण तुमचे खूप आभारी आहोत मार्क तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला विचारण्यासाठी मनात येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे अभियंता सराव करणाऱ्यांच्या टिकाऊपणाबद्दल बोलणे फार कठीण आहे आणि तुम्ही एक पाऊल पुढे गेलात आणि तुम्ही म्हणाल की सर्व संरचना बांधकामानंतर तपासल्या पाहिजेत आता चढाओढ लागली असावी तर आपल्यापैकी ज्यांना तुम्ही जे काही केले आहे त्याचे अनुकरण करून ते जगभर नेऊ इच्छित असलेल्यांना काय सल्ला द्याल मार्क अलेक्झांडर सर्व संरचनांची चाचणी करणे आवश्यक नाही मला वाटते गंभीर संरचनांची चाचणी करणे आवश्यक आहे पण तरीही मला असे वाटते की आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला मिळालेली पहिली गोष्ट म्हणजे चांगले विज्ञान तुम्हाला तुमच्या विज्ञानाबद्दल खात्री असणे आवश्यक आहे तुम्ही चांगले काम केले पाहिजे तुम्ही करत असलेले काम मजबूत समर्थनीय आहे आणि ते व्यावहारिकही आहे हे दाखवण्यात तुम्ही सक्षम असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची विश्वासार्हता प्रस्थापित करावी लागेल आणि विश्वासार्हता उद्योगातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून ते जिथे भेटतात त्या मंचावर जाऊन त्यांच्याशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांच्या समस्यांमध्ये गुंतून राहून त्यांना शिकता यावे म्हणून विश्वासार्हता तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रस्थापित केली जाते आणि मग जेव्हा तुम्ही अधिकाराच्या आवाजाने बोलण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आढळले की ती विश्वासार्हता स्थापित करण्यासाठी आपल्याला सुमारे 10 किंवा 15 वर्षे लागली कारण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या तरुण अभियंत्यांसह या संशोधकांसह आलात तेव्हा ते आपल्याला काम कसे करायचे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी खूप प्रतिकार केला पण काही काळानंतर आणि संथ काम किंवा आपण केलेले काम त्यांनी हळूहळू हे मान्य करायला सुरुवात केली की आपण जे करण्याचा प्रयत्न करत आहोत ते प्रत्यक्षात सर्वांसाठी काँक्रीट बांधकाम सुधारणे आहे पण त्याला बराच वेळ लागला पण मला वाटते की आता आपण तिथे पोहोचलो आहोत प्रोफेसर ठीक आहे मार्क एक प्रमाणित व्यावसायिक अभियंता आहे आणि इंडस्ट्रीप्रमाणेच त्याच भाषेत बोलण्याची गरज आहे असे तुम्हाला का वाटते हे स्पष्ट करते विद्यापीठातील अनेक प्राध्यापक किंवा विद्यापीठाचे संशोधक हे विद्यापीठापुरतेच मर्यादित असल्यामुळे अनेकदा असे घडत नाही आणि आपल्यापैकी बर्याच जणांना प्रत्यक्ष शेतात जाण्याची जाणीव असू शकते आणि आपल्याला असे वाटते की जेव्हा आपण या क्षेत्रात प्रत्यक्षात काय वापरता येईल यावर उतरतो तेव्हा ते संशोधन कमी करेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचा एखाद्या क्षेत्रातल्या कोणाशी तरी संवाद कसा साधता याची पातळी कमी करणे आवश्यक नाही असे ज्याला वाटते त्याला तुम्ही काय म्हणाल मार्क अलेक्झांडर मला अनेकदा ही कोंडी होते मी स्वतःला विचारले मी प्रथम शैक्षणिक आणि अभियंता दुसरा आहे का किंवा मी प्रथम अभियंता आहे आणि दुसरा शैक्षणिक आहे मी कुठे आहे हे नक्की अवलंबून आहे पण IITM मी प्रथम शैक्षणिक आहे पण जेव्हा मी घरी असतो आणि बांधकामाच्या ठिकाणी असतो तेव्हा मी प्रथम अभियंता असतो त्यामुळे मला वाटते की तुम्ही किमान दोन जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे आणि मला वाटते की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अभियंते मिळतात हे लक्षात घेतले पाहिजे तुम्हाला अभियंते मिळतील तुम्हाला अभियांत्रिकी शास्त्रज्ञ मिळतील याबद्दल प्रामाणिकपणे सांगा जे लोक विज्ञानाचा अभ्यास करतात आणि ते समजून घेतात आणि ज्यांनी खूप चांगले काम केले आहे आणि आपल्याला आवश्यक असलेले ज्ञान आणि गाणे विकसित करण्यात मदत केली आहे आणि मग तुम्हाला अभियांत्रिकी मधील अधिक संशोधन प्रॅक्टिशनर्स लोक प्रत्यक्षात भेटतील आणि मला वाटते की येथे धोका हा आहे की विद्यापीठाच्या वातावरणात आपण निकषांवर खरोखरच निर्णय घेतला आहे ज्याचा अंमलबजावणीशी फारसा संबंध नाही व्यावहारिकपणे पार पाडणे उद्योगात आपले कार्य पुढे नेणे आणि म्हणूनच आपण ज्या वातावरणात फक्त ज्ञान विकसित करण्यावर आणि त्यात जगण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्य करतो त्या वातावरणाकडे आपला कल असतो पण आपल्याला संशोधन युनिटमध्ये नेहमी असे वाटायचे की जर आपण अभियांत्रिकीच्या सरावावर प्रभाव पाडू शकत नाही तर आपण येथे नेमके कशासाठी आहोत म्हणून आपण ते आपल्या कामापासून एक परिपूर्ण प्रारंभिक बिंदू म्हणून घेतले आहे आपल्याला अभियांत्रिकी सरावावर प्रभाव पाडायचा आहे आणि तुम्ही जाऊन आपल्या संशोधन युनिट COMSIRU च्या मागची तत्त्वे किंवा मार्गदर्शक तत्त्वे पाहिल्यास ते तेथे स्पष्टपणे नमूद केले आहे आणि म्हणून आपण खात्री करतो की आपण उद्योगातील लोकांशी सतत संवाद साधत आहोत आपल्याकडे आपल्या फोरमवर पुरुष आहेत आपल्याकडे आपल्या सेमिनारमध्ये पुरुष आहेत आपण दरवर्षी त्यांच्याशी प्रगती आणि अशा गोष्टींबद्दल बोलतो मला खात्री आहे की तुम्ही येथे काही गोष्टी कराल परंतु आपण जे काही करतो त्याबद्दल आपण ते एक परिपूर्ण मार्गदर्शक तत्त्व बनवले आहे प्रोफेसर बरं एक उत्कृष्ट शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून तुमची ख्याती झाली आहे आपल्याला असे आढळून आले आहे की आपल्या नेहमीच्या अभ्यासक्रमात तुम्ही सर्व अभियंत्यांना शिकवल्या जाणाऱ्या साहित्याच्या टिकाऊपणावर जास्त प्रयत्न करत नाही काँक्रीटबद्दल शिकण्यासाठी अनेकदा हा फक्त एक ऐच्छिक विषय असतो आणि टिकाऊपणा ही काही व्याख्याने असू शकतात आणि काही विद्यार्थी ते घेऊ शकत नाहीत आणि ज्यासाठी ते अधिक वेळ घालवतात ते डिझाइन पैलू आहेत जेथे आपण भार आणि सेवाक्षमतेसाठी डिझाइन पहात आहोत आणि टिकाऊपणाच्या प्रकाराचा उल्लेख केला जातो परंतु जास्त जोर दिला जात नाही तुम्हाला असे वाटते की हे बदलले पाहिजे आणि किंवा ते पुरेसे बदलले आहे मार्क अलेक्झांडर ठीक आहे जर आपण वास्तविक बांधकामात असलेल्या समस्या पाहिल्या तर ते बदललेले नाही तेच वास्तव आहे आणि समस्या अशी आहे की अभ्यासक्रमावर नेहमीच दबाव असतो विभागातील प्रत्येकाला अभ्यासक्रमात आपले स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते म्हणतात माझा विषय तुमच्या विषयापेक्षा जास्त महत्वाचा आहे म्हणून मला तुमच्या गरजेपेक्षा जास्त लेक्चर्स हवे आहेत आणि कोणीतरी म्हणतो नाही नाही पण माझा विषय खरोखरच महत्त्वाचा आहे आणि अर्थातच प्रत्येकाचा विषय महत्त्वाचा आहे तो आपण मान्य केला पाहिजे त्यामुळे विभाग आपली भूमिका कुठे पाहतो हा प्रश्न आहे मला वाटते ती एक गोष्ट आहे याची विभागणी कशी करावी यावर विभागाने विचार केला पाहिजे पण आपल्या पदवीधर विद्यार्थ्यांना आणि तरुण प्रॅक्टिशनर्सना ऐका आता तुम्हाला जे मिळाले आहे ते फक्त दाराबाहेरचे तिकीट आहे असे आपण म्हणायचे का हा प्रश्न आहे आता तुम्ही जाऊन अभियंता असल्याचे भासवू शकता तुम्हाला एक व्हायला थोडा वेळ लागेल पण तुम्ही किमान आता तरी ढोंग करू शकता परंतु तुम्हाला खरोखरच एक चांगला अभियंता बनायचे असेल आणि सतत शिक्षण सतत विकासाची कल्पना रुजवायची असेल तर तुम्हाला अधिक माहिती आणि ज्ञान हवे आहे त्यामुळे आपण टिकाऊपणामध्ये जे काही शिकवतो ते फक्त पदव्युत्तर स्तरावरच येते मला ते अंडर ग्रॅज्युएटमध्ये घ्यायला आवडेल पण मग मी जल अभियंता आणि वाहतूक अभियंते आणि संरचनात्मक अभियंते आणि व्यवस्थापन लोकांशी लढत आहे आणि त्यामुळे अनेकदा चांगले संबंध निर्माण होत नाहीत त्यामुळे आपण पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम अपलोड केल्यास आणि ते बऱ्यापैकी साध्य होत असेल तर याची गरज आपल्याला जाणवली प्रोफेसर तुम्ही भारताला अनेकदा भेट दिली आहे पुढे जाण्यासाठी आणि हा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही आपल्याला काय सल्ला द्याल की आपल्याला अधिक टिकाऊपणासाठी आणि आपल्या सामग्रीमधून जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी डिझाइन करणे आवश्यक आहे मार्क अलेक्झांडर आता हा खरोखर मोठा प्रश्न आहे आणि जेव्हा मी या प्रश्नाचे उत्तर देतो तेव्हा मी विचार करायला सुरुवात करणे फार मूर्ख ठरणार नाही कारण मला असे म्हणायचे आहे की तुमचे बांधकाम फक्त फिरताना मी पाहिले आहे मला साइट्सना भेट देण्याची फारशी संधी मिळाली नाही मी काही ठिकाणी गेलो आहे परंतु मला असे वाटते की दक्षिण आफ्रिकेमध्ये विकसनशील देश असल्याने आपल्याला समान समस्या आहे की आपणअगदी वरच्या टोकाला असलेल्या अत्यंत अत्याधुनिक सामग्रीपासून अगदी मूलभूत गोष्टींपर्यंत ठोस अनुप्रयोगाची संपूर्ण श्रेणी व्यापतो पण त्या मध्यम प्रदेशात आपण खूप काम करू शकतो असे मला वाटते आणि येथे मला वाटते की आपण कार्यप्रदर्शन दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे परंतु साइटवर चांगले काम करण्यासाठी सरासरी काँक्रीट कंत्राटदारास मदत करणे देखील आहे मला म्हणजे मिक्समध्ये किती पाणी घालायचे ते व्यवस्थित कसे मिसळायचे कॉम्पॅक्ट कसे करायचे फक्त त्या गोष्टी चांगल्या प्रकारे करणे हे समजून घेणे आणि मला वाटते की जर आपण त्या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या तर आपण आपल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर खूप मोठा परिणाम करू शकतो प्रोफेसर बरं मी प्रोफेसर मार्क अलेक्झांडर यांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटलो आणि त्या वेळी ते एकूण गोष्टींवर खूप मनोरंजक काम करत होते आता जेव्हा आपण आज समुच्चय बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की आपल्याकडे चांगले समुच्चय नाहीत भारताच्या दक्षिणेसारख्या ठिकाणी कॉंक्रिटसाठी उपलब्ध असलेले सर्व एकत्रीकरण चांगले असेल अशी आपली अपेक्षा असते भारतातील अनेक भागांमध्ये आपल्याकडे अशा चांगल्या समुच्चयांची कमतरता आहे आपल्याला चांगले समुच्चय मिळत नाही त्यामुळे खनिजशास्त्राच्या दृष्टीने खरोखर आदर्श नसलेल्या समुच्चयांचा वापर करण्याची सक्ती असू शकते तुम्ही अल्कली एकूण रिऍक्टिव्हिटीवरही बरेच काम केले आहे आता आपण स्वतःला कसे तयार करू आणि आपण आणखी काय केले पाहिजे मार्क अलेक्झांडर बरं आपल्यालाही तीच समस्या आहे आपल्याकडे वेस्टर्न केपमध्ये नैसर्गिक समुच्चय असायचे गेल्या 10 वर्षात आपण त्यापैकी बहुतेक संपले आहोत त्यामुळे आता आपण क्रस्ट वाळूकडे गेलो आहोत त्यामुळे अचानक आपल्यात एक शिफ्ट होते आणि हे रिऍक्टिव एग्रीगेट्स आहेत हे अल्कली प्रतिक्रियाशील पदार्थ आहेत म्हणून आपण मिक्समध्ये अधिक प्रतिक्रियाशील सामग्री टाकली आहे आणि जेव्हा इंडस्ट्रीने अल्कली रिऍक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो की नाही याचा विचार न करता क्रस्ट एग्रीगेट्समध्ये हे शिफ्ट केले तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले म्हणून आपण अलीकडे त्याकडे लक्ष देत आहोत आणि असे दिसून आले की कदाचित ही समस्या नाही पण आपण त्याकडे लक्ष देईपर्यंत आपल्याला हे माहित होते त्यामुळे मला वाटते की अभियंते ज्या गोष्टींची कदर करत नाहीत ती म्हणजे एकत्रितपणे कॉंक्रिटमध्ये मोठी भूमिका बजावली जाते आणि ते कमीतकमी सामान्यतः कंक्रीटच्या 70 टक्के भाग व्यापतात आणि म्हणूनच त्यांचे गुणधर्म अनेक प्रकारे कॉंक्रिटचे गुणधर्म निर्धारित करतात आपल्याला वेगाबद्दल विचार करायला आवडते आपल्याला सिमेंट आणि बाइंडरबद्दल विचार करायला आवडते कारण ते रोमांचक सामग्री आहेत परंतु एकूणच गुणधर्मांवर खरोखरच मोठा प्रभाव पडतो त्यामुळे मला वाटते की मी काय म्हणतोय ते असे आहे की आपण हे देखील विसरू नये की समुच्चय हा महत्त्वाचा भाग आहे ते काँक्रिटमध्ये कसे कार्य करतात हे समजून घ्या आपण एकत्रित चाचणी करतो परंतु ते त्यांना त्या संमिश्र सामग्रीमध्ये एकत्र आणत आहे आणि ते कसे कार्य करते आणि इथे IIT मधील बर्याच लोकांशी माझी चर्चा झाली होती की आपण काय तपासले पाहिजे आपण पेस्टची चाचणी केली पाहिजे का आपण मोटर चाचणी करावी आपण काँक्रिटची चाचणी घेतली पाहिजे का मला असे वाटते की तुम्हाला चाचणी करण्याची आवश्यकता का आहे याची चाचणी घ्या परंतु मी एक सामान्य बाब म्हणून सांगेन की हे सर्व शक्य असल्यास आपण वास्तविक सामग्रीची चाचणी करूया कारण जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत आपण सर्व विशेषतः एकत्रित परिणाम प्रभाव निवडणार नाही प्रोफेसर बरं एक शेवटचा प्रश्न आपण कॉंक्रिटच्या समस्यांबद्दल बोलत आहोत आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला कॉंक्रिटमध्ये अडचणी आहेत मग काँक्रीटीकरण का काँक्रीट इथे राहण्यासाठी आहे की काँक्रीटच्या जागी नवीन साहित्य येणार आहे तुम्हाला भविष्यात काय अपेक्षित आहे मार्क अलेक्झांडर मी कदाचित येथे जास्त काळ नसेन पण भविष्यात काय आहे हे पाहण्यासाठी मला वाटते की हे भौतिक ठोस आधुनिक जीवनासाठी ग्रहाच्या विकासासाठी पूर्णपणे आवश्यक आहे आपल्याला जे करायचे आहे ते खूप चांगले आहे कारण आपण ते खूप वाया घालवतो आपण ते फार शाश्वतपणे वापरत नाही पण प्रामाणिकपणे सांगायचे तर अशी कोणती सामग्री आहे जी ती पूर्ण करू शकते मला खात्री आहे की अनेक घडामोडी घडतील हा प्रचंड बदल आहे कमीतकमी ते अशा प्रकारे बदलतील की आपल्याला व्यवस्थापित करायला शिकावे लागेल आपली एकूण संपत्ती संपली की त्यांच्या जागी आपण काय वापरू शकतो आणि यातील बर्याच गोष्टी बदलतील पण शेवटी जर एखाद्याला असे वाटत असेल की भारतासारख्या ठिकाणांच्या विकासाच्या गरजा आफ्रिका जे या क्षणी वाढणारे खंड आहेत तर हीच सामग्री आहे जी आपल्याला पुढच्या अनेक दशक काळात नक्कीच घेऊन जाणार आहे आणि मग कोणास ठाऊक मी त्याबद्दल काळजी करणार नाही पण तुमच्यापैकी काहीजण